आता रेडिएशन सीमा अट पाहू आता मी त्या एका सामान्य तत्त्वावर जाण्यापूर्वी आपण डिराईव्ह करूया समजा माझ्याकडे एखादे अनबाउंड माध्यम आहे आता आम्हाला माहित आहे की मॅक्सवेलच्या समीकरणावरील तोडगा तर हे अनबाउंड माध्यम हेल्महोल्टझ समीकरणला अनुसरते आणि आम्हाला माहित आहे की यावर उपाय म्हणजे प्लेन वेव्ह सोल्यूशन आहे बरोबर तर मला कशा प्रकारचे सोलुशन मिळते जे E म्हणजे E नॉट आम्ही आधीच काळजी घेतलेल्या वेळेच्या अवलंबनाकडे मी दुर्लक्ष करीत आहे तर येथे हे प्लेन वेव्हचे सोलुशन आहे आणि आपण पाहू शकता की जर मी आणि मी यात प्लग इन केले तर याचा अर्थ असा आहे की हे हेल्होल्टझ समीकरण सोडवण्यावरून येत आहे तर ते त्यास एकसारखेपणानेच समाधान देते प्रत्येकाला खात्री आहे पहिल्या टर्ममध्ये जेव्हा मी डेल स्क्वेअर घेईल तेव्हा मला मिळणार आहे जो दुसर्या टर्मच्या बरोबरीचा आहे इथे आणखी एक डेरिव्हेटिव्ह वजा होईल आणि इथे एक आहे तर ते रद्द होईल मला 0 मिळेल तर आपण सहमत आहात की हा एक उपाय आहे आता मी तुम्हाला पुढील प्रश्न विचारतो हा देखील एक उपाय आहे आता मी E ला व्हॅल्यू कॉल करतो हे आता के चे फंक्शन बनविते मग मी काय केले मी वेव्ह वेक्टरवर अवलंबून राहण्यासाठी अँप्लिटयूड बनविले आहे हे कार्य करते तर मला येथे बदल करावा लागेल परंतु काय होते ते येथे बदलून घेतल्यावर ते पाहू या प्रथम टर्म काय करणार आहे हे केवळ स्थानिक अटी केवळ स्थानिक अटींवर कार्य करणार आहे ते मला देईल विद्यार्थीः तर मग येथून मला वजा मिळेल काय विद्यार्थीः दुसर्या टर्मचे काय विद्यार्थीः तर मग तो रद्द होतो का अगदी खूप हो तर प्रथम टर्म मला एक स्क्वेअर देणार आहे ज्याप्रमाणे मी हे के लिहित आहे विद्यार्थीः के एक्स के वाई के झेड ठीक वेक्टर तर प्रथम टर्म मला एक देत आहे आणि दुसर्या टर्मचे काय होते विद्यार्थीः मायनस जे स्क्वेअर बाय हो तर येथे थोडीशी समस्या ही आहे की मी के वापरत आहे एकीकरण व्हेरिएबल आणि समीकरणात कॉन्स्टन्ट के तर कदाचित ही एक वाईट कल्पना आहे तर मी काय वापरायला नको ते k वापरु यास काही वेगळ्या गोष्टींनी कॉल करू या ज्याला कॉल करू या p हे कॉल करू या आता मी म्हणू शकतो की हे संतुष्ट आहे बरोबर बरोबर P च्या वेगवेगळ्या मूल्यांवर हे अविभाज्य काहीही करत नाही तर जर हे एक समाधान असेल तर हे देखील एक समाधान आहे बरोबर तर मग हे काय आहे जे माझ्याकडे असलेल्या या सामान्य समीकरणाचे स्पष्टीकरण आहे विद्यार्थीः सुपरपोजिशन वेगवेगळ्या प्लेन लाटांचे सुपरपोजिशन जे ते योग्य आहे अँप्लिटयूड मी आहे त्यानुसार बदलत आहे हे फ्युरीयर ट्रान्सफॉर्म आयडियासारखे आहे वेगवेगळ्या प्लेनच्या लाटांचे सुपरपोजीशन घ्या तर यामागील सामान्य कल्पना अशी आहे की मोकळ्या जागेत प्रवास करणारी कोणतीही लाट मी प्लेनच्या लाटांचा संग्रह म्हणून लिहू शकतो विद्यार्थीः तर हे सर्व वेगवेगळ्या स्थानिक वारंवारतेनुसार विभक्त होण्यासारखे आहे होय स्थानिक वारंवारता ओमेगा टी नॉट ती समान आहे विद्यार्थीः अंतराळात त्यांचे कार्य वेगळे करतात त्यांना विभक्त करत आहे म्हणूनच ही सीमा स्थिती शोधण्यासाठी हे नक्कीच आवश्यक नाही परंतु हे चांगले अंतर्ज्ञान आहे तर आपण हे फक्त पार्श्वभूमीमध्ये ठेवू तर आता आपण आपल्या दिशेकडे जाऊया जे आपल्या दिशेने प्रवास करीत आहेत तर एक मध्ये एक एकसंध माध्यम म्हणा आम्हाला माहित आहे की प्लेन लाट प्रवास करीत आहे म्हणून जेव्हा मी असे काहीतरी करतो तर बरोबर काय आहे क्षमस्व क्षमस्व होय तर हे वजा आहे तर हे संपूर्ण नाही वेक्टर हे माझ्यासाठी ठीक आहे आता H आपणास माहित आहे काय प्रकार आहे विद्यार्थी H नॉट आम्हाला हे माहित आहे एच च्या कर्ल मध्ये कोणत्या प्रकारच्या अटी आहेत तर येथे कर्ल वर कोणत्या प्रकारच्या अटी असतील विद्यार्थी आणि ठीक आहे जेव्हा मी मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी येथे हे एक्सप्रेशन करतो आणि एच हा या स्वरूपाचा असतो तर जेव्हा जेव्हा तिचा सामना होतो तेव्हा काय होईल भाग आहे तेथे येथून बाहेर येईल त्याचप्रमाणे जेव्हा या डेरिव्हेटिव्ह्जचा सामना करावा लागतो तेव्हा एक आणि एक होईल तर आपण हे सरलीकरण करू शकता की डेल क्रॉस टाकण्याची कृती या समतुल्य प्लेन वेव्हसाठी आहे तुमच्यातील बर्याच जणांनी आपल्या अंडरग्रेड ईएम कोर्समध्ये हे साधेपणा पाहिले असेल की प्लेनच्या लाटासाठी मी हे फक्त एका वेक्टरने बदलू शकतो मी तुम्हाला त्यासाठी अंतर्ज्ञान दिले आहे परंतु आपण ते कठोरपणे स्वत चालवू शकता विद्यार्थी हो सर हे मी वजा म्हणून लिहू शकतो तर आम्ही काय करणार आहोत हे आपण लगेचच पाहू शकता प्लेन वेव्ह एक्सप्रेशन योग्य प्रकारे समाधानी होते अशी ही भावना आहे तर प्लेन वेव्हने हे एक्सप्रेशन समाधानी होते तर डाव्या बाजूला काय आहे तेथे व्युत्पन्न आहे उजव्या बाजूला काय आहे हे एच मध्ये रेषात्मक आहे का ते एच मध्ये रेषात्मक आहे तेथे कोणतेही विशेष व्युत्पन्न किंवा काहीही नाही तेथे काही इतर कॉन्स्टन्ट आहेत तर ही माझ्याकडे असलेल्या 1 डी मध्ये हीच मूलभूत कल्पना आहे प्लेन लाटेने पाळले गेलेले एक्सप्रेशन अनुरुप होते आणि हीच परिस्थिती येथे एचच्या तुलनेने नक्कीच घडणार आहे तेथे बरेच अधिक वेक्टर आहे आणि सर्वत्र आहेत परंतु ही सीमा अट आपण मिळविण्यास वापरणार आहोत ही मूलभूत कल्पना आहे ठीक आहे चला तर मग वेक्टर काढा बरोबर तर हे माझे के वेक्टर आहे तर जोपर्यंत ती लाट येथून प्रवास करीत आहे माझे ई आणि एच प्लेन लाटासाठी ऑर्थोगोनल दिशानिर्देशांमध्ये असतील म्हणून कोणत्याही क्षणी आपण मला विचारल्यास हे एक्सप्रेशन ठीक आहे आता आपण परत जाऊया आणि कोणत्या प्रकारची संज्ञा आहे ज्याबद्दल आपल्याला योग्य काळजी करण्याची आवश्यकता आहे तर ज्या प्रकारची आपल्याला काळजी करण्याची गरज आहे ते म्हणजे येथे टिपलेला भाग म्हणजे टीएम तरीही माझी निवड होईल जी उरली आहे तेच हे एक्सप्रेशन आहे बरोबर आता हे एक्सप्रेशन देखील खालील प्रकारे पुन्हा लिहिली जाऊ शकते तर मी त्या क्रॉसच्या क्रमाने आणि काय होते त्या बिंदूच्या क्रमवारीत बदल केल्यास जर माझ्याजवळ आहे विद्यार्थीः नकारात्मक चिन्ह नकारात्मक चिन्ह तर हे एक्सप्रेशन असे लिहिले जाऊ शकते मी या बिंदूसारखे लिहू शकतो त्यामुळे योग्य 2 वजा चिन्हे बिंदू आणि मला तेच एक्सप्रेशन मिळते तर ते प्रथम झाले असते आणि तर n मध्यभागी येईल तर मला खरोखरच चिंता करण्याची एक्सप्रेशन ही येथे असलेली एक गोष्ट आहे तर हे काय आहे ते येथे पुन्हा लिहा तर माझ्याकडे ही संज्ञा आहे जी मला जरुरीची आहे त्याची काळजी घेण्याबाबत सहमत असावे तर मी येथे काय करू शकतो तर आता मी जे म्हणतो ते विश्वासाची एक झेप आहे जर मी असे मानले की येथे माझी सीमा अशी आहे की प्लेन लहरी नॉर्मल घटनेला मारत असेल तर कोणती दिशा आहे ही बिंदू रेखा माझी सीमा आहे ठीक तर ही माझी लाट येथे या प्रदेशात आहे तर एन हॅट कोणत्या मार्गाने आहे तर मी काय म्हणत आहे की माझ्याकडे ही बिंदू रेखा आहे जी संगणकीय डोमेन आहे हे संगणकीय डोमेन आहे माझ्याकडे प्लेन लाट आहे जी या दिशेने प्रवास करीत आहे आणि ती सरसरपणे सरकतेना दिशेने जाते ज्या दिशेने एन हॅट असते बरोबर तर या विशेष प्रकरणात देखील या विशेष प्रकरणात आहे तर या प्रकरणात मी या विशेष प्रकरणात फक्त या विशेष केसांसाठी हे बदलू शकतो आणि मी हे काय लिहू शकतो म्हणून हे लिहू शकतो आणि उर्वरित यापासून पुनर्स्थित करू शकतो तर तर प्लेन लहरी मारण्याच्या बाबतीत हे खरे आहे तर हे माझे साधारणपणे का होते कारण मी फक्त माझ्या युनिट वेक्टर टी ची जागा युनिट नॉर्मल वेक्टर ने घेतली तर यास कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही विद्यार्थी बेरीज नाही हे एकसंध माध्यमासाठी आहे म्हणजे एप्सिलॉन आर येथे जागेचे कार्य नाही कारण जर जागेचे फंक्शन नसेल तर मी सुरक्षितपणे असे समजू शकतो की समाधान एक प्लेन लाट आहे आम्हाला माहित आहे की एकसंध माध्यमांसाठी मॅक्सवेलचे समीकरण या स्वरूपाचे प्लेन लहर समाधान देते विद्यार्थी तर हे हद्दीवर आहे हे सीमेच्या शेजारी आहे विद्यार्थीः म्हणजे व्हॅक्युम हे व्हॅक्यूम असू शकते किंवा हे पाण्यासारखे काही एकसंध माध्यम असू शकते किंवा आम्हाला असे म्हणायला हवे की आपल्याकडे पाण्याखाली आणि अँटेना पाण्याखाली फिरणारी रडार तरंग आहे तर पाण्याचे हे एकसंध एपिसलन आहे जे काही आहे तेच आहे परंतु मी जे काही बोलत आहे ते सर्वप्रथम मला प्लेन वेव्ह असणे आवश्यक आहे आणि सर्व प्लेन लहरी नंतर साधारणपणे हद्दीला मारत असावी म्हणूनच जर आपण आपल्या लक्षात आले की जेव्हा आम्ही एफईएम गणना करतो तेव्हा आमच्याकडे विखुरलेले ऑब्जेक्ट असेल आणि काही प्रमाणात व्हॅक्यूम असेल आणि नंतर संगणकीय डोमेन समाप्त होईल विद्यार्थीः ते संपुष्टात आणले जाते तेथे हवेची थोडी मात्रा आहे विद्यार्थीः तर तो आहे आणि आहे नाही आम्ही काय करतो तर आपण हे येथे माझे विमान असल्याचे सांगू आता प्रश्न असा आहे की मी माझे कॉम्प्यूटेशनल डोमेन कोठे काढावे हे मी विमानासह फक्त घट्ट बसविणे आवश्यक आहे किंवा मी त्यास थोडेसे विस्तृत केले पाहिजे तर संगणकीयदृष्ट्या अकार्यक्षम परंतु करणे अधिक सुलभ आहे माझे डोमेन असे बनविणे म्हणून जेव्हा मी हे करतो तेव्हा मला या मोकळ्या जागेच्या सर्व क्षेत्राचा वेगळा विचार करावा लागतो आणि ही मी दिलेली किंमत आहे आणि असे केल्याने कोणते फायदे आणि तोटे आहेत यावर आपण नंतर येऊ परंतु मी आता हे करतो तेव्हा जेव्हा मी सीमेच्या अगदी जवळ कधी पहातो कारण त्याचे मोकळी जागा मॅक्सवेलचे समीकरण स्पेस रिक्त स्थान किंवा एकसमान जागेच्या प्रत्येक बिंदूवर समाधानी असले पाहिजे तेव्हा मला प्लेन लाट मिळेल तर प्लेन सोल्यूशन पुढे वैध आहे जर ही प्लेन लाट सामान्यपणे सीमेवर ठोकत असेल तर ही एक्सप्रेशन बरोबर आहे तर यालाच आपणास रेडिएशन बाउंड्री कंडिशन किंवा 1 ला ऑर्डर म्हणतो विद्यार्थीः तर तुमच्या मध्याची सीमा म्हणजे सर्वात बाह्य कोणतीही सीमा नाही म्हणजे सर्वात बाह्य सीमा बाहेरील सीमा शोषणारी सीमा स्थिती आहे ठीक आम्ही का घेतो आपण तिथे का ठेवत आहोत विद्यार्थी नाही आम्ही का करतो हो मग का तर प्रश्न हा आहे की आपण हे का ठेवत आहोत विद्यार्थीः नाही आम्ही आर बद्दल का काळजी घेतो बरं कारण जर ते जागेचे फंक्शन असेल तर तांत्रिकदृष्ट्या बोलल्यास मला तिथे प्लेन वेव्ह सारखे समाधान सापडणार नाही तर ऐवजी पुनर्स्थित करणे अंदाजे नाही तर मी येथे आहे तर विश्वासाची एक मोठी झेप अशी होणार आहे की सर्वत्र माझ्या उजव्या बाजूला हे एक्सप्रेशन येथे आहे तर आरएचएस च्या कमकुवत स्वरूपात त्याऐवजी पुनर्स्थित केले जाईल तर माझ्याकडे आधी काय आहे टीएम डॉट एन हॅट 1 च्या एप्सिलॉन आर कर्ल च्या एच च्या दुसरे काय d1 आहे मी हे यापूर्वी घेतले होते आणि हे अचूक रूप आहे आता मी त्यास बदलवित आहे हे बदलून मी हे संपूर्ण एक्सप्रेशन डॉट बदलत आहे मग हे नेहमीच बरोबर असते का विद्यार्थी नाही उत्तर नाही आहे जेव्हा ते बरोबर नसते विद्यार्थी कारण ते योग्य नाही तर जेव्हा लाटाच्या प्रसाराची दिशा समान नसते तेव्हा पहिली गोष्ट योग्य नाही उदाहरणार्थ जर आपण येथे या विमानाकडे पहात असाल तर असे सांगा की घटनेची लाट डाव्या बाजूने या मार्गाने येत आहे हे आपणास माहित आहे की ते येथे या विमानास मारले आहे आणि लहरी या दिशेने सरकते तर आता येथे आहे आणि लाट असामान्यपणे येण्यावर परिणाम करीत आहे परंतु मी जवळपास काय करत आहे मी असे गृहीत धरत आहे की जणू काहीच ते सर्व नॉर्मली हिट होत आहे तर परंतु मी अद्याप हे एक्सप्रेशन वापरत आहे तर ही किंमत म्हणजे मी अगदी सोप्या सीमारेषाच्या सोयीसाठी देत आहे हे एक्सप्रेशन जे मी येथे लिहिले आहे ते अंमलात आणणे खूप सोपे आहे समस्या फक्त नॉर्मल घटनांमध्ये आहे विद्यार्थी सेव्ह करा तर मी आता संगणकीय डोमेन मोठे आणि मोठे केले तर तर हे अधिकाधिक अचूक होते कारण लाटा अधिकाधिक कमीतकमी साधारणपणे मर्यादित वस्तू गृहीत धरुन अगदी मोठ्या प्रमाणात वर्तुळाचा विचार करू लागतात जे अगदी पोहोचते त्यापर्यंत पोहोचतात तर जे काही असामान्यत हिट होते त्याचे काय होईल ही सीमा स्थिती अचूक नसल्यामुळे गणिताचे प्रतिबिंब योग्य असेल तर काय होईल हे असेच होते आणि अंदाजे संपुष्टात आल्यामुळे काही प्रमाणात रिक्त स्थान दिसून येते मी हे वापरल्यास हे अपरिहार्य आहे तर हे असे आहे म्हणूनच मी याला म्हटले आहे विद्यार्थीः 1 ला ऑर्डर पहिली ऑर्डर सीमा स्थिती शोषून घेते ठीक आहे त्याला शोषक सीमा स्थिती असे म्हणतात कारण जे काही घडत आहे त्या शोषून घेत असल्याचे दिसून येते विद्यार्थीः काहीही प्रतिबिंबित होत नाही म्हणून काहीही मागे प्रतिबिंबित होत नाही त्याला शोषक सीमा स्थिती म्हणतात हे बरोबर नाही जेव्हा बरोबर नाही याव्यतिरिक्त आणखी काय योग्य नाही पण ही मुख्य गोष्ट आहे तर यामुळे गणितीय डोमेनचे संख्यात्मक प्रतिबिंब होते म्हणून लोकांनी घडवले आहे तर आम्हाला असे म्हणायला हवे की तुम्हाला के सुधारित करायचे असल्यास आम्ही ते येथे करणार नाही परंतु यामध्ये सुधारणा करायची असल्यास आपण काय करण्याचा प्रयत्न कराल विद्यार्थीः बदला विद्यार्थी शेप आकार सामान्य घटनांमध्ये नेहमी प्रतिबिंबित होत असलेला आकार आकार बदला हे करणे अवघड बनते जर मी विशेषत सामान्य हेतूने लिहिलेले सॉल्व्हर लिहितो तर मला अपुरी माहित नाही की आत जाणाऱ्या उत्पत्तीचे आकार काय आहे तर उदाहरणार्थ आपण काय करीत आहोत की आम्ही प्रतिबिंब देखील लावत आहोत 0 च्या 1 कोनातून दुसरी ऑर्डरची सीमा स्थिती आपल्याला प्रतिबिंब 0 वर 2 कोनात जाण्याची परवानगी देते 3 रा ऑर्डर आपल्याला ते 3 कोनातून करण्यास अनुमती देईल वगैरे गणिताचे रूप अधिकाधिक क्लिष्ट होईल आणि जेव्हा आपण उच्च ऑर्डरच्या सीमा अटींचे गणितीय स्वरुप पहाल तेव्हा आपल्याला समजेल की आपण प्रथम ऑर्डर सीमेवरील अटींवर चिकटून राहू आणि माझ्या डोमेनला थोडे मोठे बनवण्याची किंमत द्यावी त्यामुळे हे फार फार सामान्यतः वापरली जाणारी सीमा स्थिती आहे ठीक तर आपला हा पहिला कोड लिहितो की अंमलबजावणी करा आणि त्या वर कार्य करा मग आपण उच्च ऑर्डर सीमा अटी ची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न कराल तर शोषक हा शब्द जे घडत आहे त्यावरून थोडासा दिशाभूल करीत आहे आम्ही एक लाट अप्रशुत होण्याच्या स्थितीचे अनुकरण करीत आहोत ही आमची मूळ प्रेरणा होती कारण हे एक्सप्रेशन प्लेन वेव्हद्वारे पाळली गेलेली एक्सप्रेशन होती जी अनावश्यकपणे जात होती आणि जेव्हा मी गणितीय सीमा काढतो तर काहीही परत येणार नाही कारण भौतिकशास्त्रानं मला हे समीकरण दिलं आहे विद्यार्थी तर ते आहे तर असे समजा की माझ्याकडे तेथे एक परिपूर्ण शोषक आहे जे काहीतरी शोषून घेते आणि त्याच गोष्टी करेल हे प्रतिबिंबित करत नाही म्हणूनच काही लोकांना ते सीमा स्थिती शोषक म्हणतात विद्यार्थीः ते म्हणतील की आज्ञाधारक आहे आणि आपल्याला काय माहित आहे काय बाहेरील आहे आणि काहीही परत आले नाही काहीही परत आले नाही तर हे अगदी योग्य आहे जसे मी डोमेनच्या आत बसलो होतो अस समजा की मी येथे या निरीक्षकासाठी उभा होतो जेव्हा एखादी लहर सुटली तेव्हा कधीच परत आली नाही याबद्दल विचार करण्याचा एक मार्ग कोणता आहे तो शोषला गेला म्हणूनच सीमा स्थिती शोषून घेणारा हा शब्द